जेव्हा आपल्याला हक्क आहे असे आपण म्हणतोतेव्हा तसे म्हणण्याचा काय अर्थ असतो हक्क म्हणजे कायदेशीर हक्क कायदेशीररीत्या एखादि गोष्ट आपल्याला मिळण्याचा हक्क असे काहीतरी असते ज्याचे स्पष्टीकरण केले जाऊ शकते तें ओळखले जाऊ शकते आणि त्यास सुरक्षित केले जाऊ शकते तसेच त्याचे उल्लंघन बेकायदेशीर मानले जाते ज्या व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन झाले आहे त्यास योग्य असा कायदेशीर उपाय अथवा मार्ग दाखविला जातो 'हक्क' दोन व्यापक अर्थाने वापरला जाऊ शकतो स्वातंत्र्य आपली क्षमता किंवा काहीतरी करण्याचे स्वातंत्र्य या अर्थाने वापरला जाऊ शकतो एखादे काम करण्यासाठी लागणारा परवाना या अर्थाने सुद्धा हा शब्द वापरला जातो काहीतरी करण्याचा आपला हक्क या अर्थाने देखील वापरला जाऊ शकतो कारण एखादे काम करण्यासाठी एखाद्याला संमती दिली गेलेली असते किंवा एखाद्यास काम करण्याची परवानगी असते मानवी हक्कात तूमचा मतदानाचा हक्क तुम्ही 'तुम्ही' असण्याचा हक्क तुमच्या एकांताचा हक्क यांचा समावेश होतो या सर्व गोष्टी मानवास जन्मजात मिळतात असेही काही हक्क आहेत जे मानव पलीकडे असलेल्या गोष्टींमध्ये प्रकट होतात आपल्याला काही हक्क आपण मानव असतो म्हणून असतात काही हक्क आपल्याला जन्मजात प्राप्त झालेले असतात आपल्याला काही वस्तूंवर सुद्धा हक्क सांगता येतो कारण मनुष्य काही वस्तूंची मालकी ठेवत असतो माणसाला काही वस्तू धारण करण्याच्या आणि त्या हस्तांतरित करण्याचा हक्क आहे त्या अर्थाने कायद्या द्वारे हक्क तयार केले जातात एखाद्या गोष्टीचा हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर मान्यता आवश्यक असते हक्कांचे स्वरूप सामान्य असू शकते ज्याचा स्वीकार सर्व नागरिक करतात जसे की एखाद्या नागरिकास सरकारकडून अपेक्षित संरक्षणाचा हक्क हा एक सामान्य हक्क आहे ज्याचा प्रत्येक नागरिक दावा करु शकतो आणि प्रत्येक नागरिकाला तो मिळू शकतो त्याच प्रमाणे असेही काही हक्क असतात जे एखाद्या विशिष्ट परिस्थितीतच वापरले जातात हक्क हे विशेषता प्राप्त करून देतात याचा अर्थ असा कीं काही विशिष्ट कृती करण्यापासून लोकांना रोखण्याचा अधिकार असतो उदाहरणार्थ आपल्याकडे मालमत्ता असल्यास मालमत्तेत प्रवेश करण्यापासून किंवा त्या मालमत्तेचा आनंद घेण्यापासून लोकांना वगळण्याचा अधिकार आपल्याला असतो आपल्याकडे एखादे पुस्तक असल्यास तें पुस्तक वाचण्यापासून किंवा त्या पुस्तकात डोकावण्याचा पासून किंवा पुस्तक कोणत्याही प्रकारे वापरण्यापासून लोकांना थांबवण्याचाआपल्याला हक्क असतो वगळण्याचा हक्क असा हक्क आहे जो एखाद्या व्यक्तीस दुसऱ्यांना एखाद्या कामापासून वगळण्याची क्षमता प्रदान करतो जेव्हा आपण हक्कांबाबत बोलतो तेव्हा बौद्धिक संपत्तीच्या हक्कांबाबत सुद्धा आपण बोलत असतो की जे हक्क कायद्याद्वारे सुरक्षित करण्यात येतात उदाहरणार्थ एखाद्या पुस्तकाच्या स्वरूपात एखादी कलात्मक रचना असल्यास पुस्तकाचा निर्माता किंवा ज्याच्याकडे पुस्तकाची मालकी आहे किंवा ज्याने पुस्तक तयार केले आहे तो इतर लोकांना त्या पुस्तकाच्या प्रती प्रसारित करण्यापासून रोखू शकतो त्या पुस्तकातील माहिती वेगळ्या प्रकारे पसरवण्यात पासून एखाद्या व्यक्तीस रोखू शकतो कारण त्या पुस्तकावर त्याला वगळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे पुस्तकाच्या बाबतीत या हक्काला कॉपीराईट असे म्हणतात एखाद्या शोधात जर विशेष हक्क अंतीम असेल तर त्यास पेटंट राईट एखाद्या व्यक्तीस वस्तू विक्री साठी तयार करण्यासाठी आयात करण्यासाठी आणि शोधामध्ये वापरासाठी स्वातंत्र्य देतो जर योग्य व्यक्तीच्या संमती शिवाय दुसऱ्या कुणी ही कामे केली तर त्या व्यक्तीने योग्य मालकाच्या हक्काचे उल्लंघन केले असे माणले जाते योग्य मालकाच्या हक्कांचे उल्लंघन होणे यास 'बौद्धिक संपदा हक्क उल्लंघन कायदा' असे म्हणतात तांत्रिक दृष्ट्या 'उल्लंघन' म्हणजे एखाद्याच्या मालमत्तेत विनापरवाना बेकायदेशीर रित्या प्रवेश करणे होय एखाद्या खाजगी मालमत्ते समोर या सूचना तुम्ही वाचल्या असतील कीं विनापरवाना प्रवेश करणाऱ्या दोषी लोकांवर कारवाई केली जाईल याचा सहज अर्थ असा आहे की एखाद्याने मालमत्तेत घुसखोरी केली तर ती खऱ्या मालकाच्या अधिकाराचे उल्लंघन असते अशा प्रकारच्या घुसखोरी वर् नागरी उपाययोजना असू शकते किंवा सदर व्यक्तीस गुन्हेगार ठरवून त्यावर कारवाई केली जाउ शकते जेव्हा बौद्धिक संपदेवर घुसखोरी होते तेव्हा आपण याला 'उल्लंघन' या शब्दाने संबोधतो उल्लंघन करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या बौद्धिक संपदेवर घुसखोरी करणे होय हे सर्व प्रकारचे नियम बौद्धीक संपदेच्या हक्का संदर्भात आहेत जसे मी एखाद्या शोधा च्या बाबतीत म्हटल्या प्रमाणे पेटंट कायदा हा एखादी वस्तू वापरण्याचा हक्क विक्री करण्याचा हक्कविक्रीचा प्रस्ताव ठेवण्याचा हक्क आणि शोध आयात करण्याचा हक्क सुरक्षित करतो यापैकी कुठल्याही हक्काचे उल्लंघन झाल्यास त्याला बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन असे म्हटले जाते